पेशी संवर्धन तंत्रज्ञानाच्या व्याख्यानमाले मध्ये तुमचे स्वागत आहे तर शेवटच्या व्याख्यानांमध्ये आपण हिप्पोकॅम्पस ऊतिचे यांत्रिकी पृथक्करण याबाबत शिकलो आणि ही सर्व प्रक्रिया एक सारखी आहे मी एक साधे उदाहरण घेतो यांत्रिकी पृथक्करण करताना जराशी काळजी घेणे गरजेचे आहे ज्या वेळेस तुम्ही हे करत असता त्या वेळेस तुम्हाला माहित असायला हवे की तुम्ही त्या ऊतीला एक पेशीय निलंबनातून वेगळे करण्यासाठी कात्रण बल लावत असता आणि अशावेळी तुम्हाला खात्री करून घ्यायला हवी की तुम्ही हवेचे बुडबुडे तर घेत नाहीत ना हवेचे बुडबुडे ऊतीला खूप नुकसानकारक ठरतात तर तुम्हाला हे कायम खूप नाजूक पद्धतीने करावे लागेल तर येथे यांत्रिकी पृथक्करणसाठी काही थंब रूल्स आहेत मला खूप नाजूक पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागेल त्याचबरोबर तितकीच काळजी घ्यावी लागेल प्रामुख्याने या गोष्टीसाठी अजुन एक वेगळी पद्धती आहे पण मी त्याची शिफारस करणार नाही मी काही तुम्हाला संदर्भाबाबत साइट्स देतो तुम्ही त्यातील काही संदर्भ पहा आणि मग काय करायचे ते ठरवा उदाहरणार्थ याबाबतीत तुमच्याकडे एक पेशी बाह्य मॅट्रिक्स आहे तर तुम्ही विकरिय पृथक्करण याचे अनुसरण करा आपण परत याकडे कधीतरी येऊ तुम्हाला खरोखर याची कधी गरज आहे हे पाहू विकरिय पृथक्करण प्रामुख्याने म्हणजे उदाहरणार्थ हे पेशी बाह्य ठीक आहे पेशीबाह्य मॅट्रिक्स मध्ये कॉलेजन असते तुम्हाला आठवत असेल तर आपण आधीच कॉलेजन बद्दल बोललो आहोत तर आता मी हे कॉलेजन मोडण्यासाठी काय करणार आहे मी एक विकर वापरेल कि जे कॉलेजनला मोडेल मी येथे कॉलेजनेस वापरेल शब्दाच्या मागे जर ase लावले तर त्याला आपण विकर म्हणतो तर मी येथे विकर वापरले पण ते सुद्धा एका मर्यादित संहतीपर्यंत आणि अतिशय काळजीपूर्वक किंवा मी येथे दुसरे विकर म्हणजे प्रोटीएज सुद्धा वापरू शकतो कि जे कॉलेजन मधील बंध मोडण्याचे कार्य करते मी पापेन सुद्धा वापरू शकतो पापेन म्हणजे काय हे एक प्रकारचे विकर आहे कि जे पपई पासून मिळवतात पपई आपण फळ म्हणून सर्वजण खातो खूप लोक असे म्हणतात की जर आपले पोट दुखत असेल तर आपण पपई खावी पण ही एक विशेष प्रकारची पपई आहे की जिला आपण कॅरिका पापाया असं म्हणतो तर प्रामुख्याने हे विप पापेन कसे काम करतात उदाहरणार्थ हे दुसऱ्या टप्प्यात अतिशय महत्त्वाचे असेल तुम्हाला हे नंतर समजेल की मला काय म्हणायचे आहे तर उदाहरणार्थ ही ऊती आहे आणि हे लाल बिंदू म्हणजे त्याच्या पेशीतील घटक आहेत आता पहा पापेन काय करते चला आता पापेन ला आपण पण एक धान्याचा दाना म्हणून सादर करू की जो सहजरीत्या खाली झिरपून त्या भागांमधून जाईल आणि त्याचं काम असेल की तो पेशींमधील आकर्षण बलाला कमजोर करेल तर या प्रक्रियेमध्ये तुम्हाला हे सर्व अनुसरावे लागेल आणि जर तुम्ही यांत्रिकी कात्रण किंवा यांत्रिकी पृथक्करण चा वापर केला तर तुम्हाला पुन्हा एकदा एक पेशीय निलंबन असलेले पेशी मिळतील परंतु याबाबत एकपेशीय निलंबन हे दोन प्रक्रियांतून जाते पहिली एक म्हणजे पापेन ची प्रक्रिया आणि दुसरी म्हणजे यांत्रिकी पृथक्करण पण जेव्हा केव्हा आपण गर्भवती उंदराच्या गर्भातील ऊतीपासून हिप्पोकॅम्पस वेगळा करतो त्यावेळेस आपल्याला या सर्व प्रक्रियांमधून जाण्याची आवश्यकता नाही यासाठी तुम्ही फक्त एकच करू शकता ते म्हणजे यांत्रिकी पृथक्करण तर आता शेवटी तुम्ही एक करू शकता ते म्हणजे यांत्रिकी पद्धतीने विलगीकरण करणे तर आता हे तुमच्याकडे एका नळी मध्ये आहे उदाहरणार्थ आता या नळी मध्ये तुम्ही सर्व काही गोळा केले आहे आणि तुमच्याकडे तुमच्या माध्यमांमध्ये एकपेशीय निलंबन सुद्धा आहे तर आतापर्यंत आपण माध्यमाबाबत बोललो नाही तर आता असे गृहीत धरा आपल्याकडे एक विशिष्ट घटक असलेले माध्यम आहे की जेथे या पेशी वाढतात किंवा वेगवेगळे वाढीसाठी लागणारे घटक असलेले उपरोधिक द्रावण आहे तरीही लाल बिंदूंच्या येथे तुमचे माध्यम आहे मी येथे एक पेशीय निलंबन दाखवतो इथे थोडीशी हवा पण आहे तर आता तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही अगोदरच तुमच्या कव्हरस्लिप तयार ठेवायला हव्यात तर शेवटच्या वर्गामध्ये आपण सबस्ट्रेट कसे तयार करायचे याबाबत बोललो त्याचबरोबर तुम्ही ही तुमची झाकण्याची माध्यमे किंवा सबस्ट्रेट हा कसा असावा याबाबत बोललो तर या हिपोकॅम्पस मज्जातंतूच्या बाबतीत त्यांची पसंतीची निवड म्हणजे पोली डी लायसिन मी बाकीच्या सबस्ट्रेट कडे सुद्धा येईल की जेथे ते पोली डी लायसिन पेक्षा जास्त पसंत केले जातात पण या वेळेस फक्त एवढे लक्षात ठेवा तर आता तुमच्याकडे तुमच्या कव्हरस्लिप आहेत आता त्या तुम्ही तुमच्या माध्यमावर ठेवा आणि त्या एक पेशीय निलंबनामधून एक छोटासा तुकडा घ्या येथे माझा एक मुद्दा सांगायचा राहून गेला तो म्हणजे तुमच्या कव्हरस्लिप वर पोलि डी लायसिन चा लेप लावून घ्यावा तर आता तुम्ही तुमच्या निलंबनाचा एक छोटासा तुकडा घ्या खरंतर तुम्हाला या पेशीबरोबर थोडासा खेळावे लागेल परंतु त्याला व्यवस्थित घ्या आता या पेशी त्यांचे माध्यम शोधण्याचा प्रयत्न करतील परंतु कुठल्याही प्रकारच्या माध्यमाची अजून भर न घालता जवळपास 30 ते 40 मिनिटे त्या पेशींना खेळवत राहा जेणेकरून त्या पूर्णपणे त्या माध्यमांमध्ये बुडतील खूप जास्त काही करण्याची गरज नाही जेवढे आवश्यक आहे तेवढेच करावे जेणेकरून त्या पेशी सहजगत्या वातावरणातील ऑक्सिजन घेऊ शकतील आता थोड्या माध्यमांची त्यामध्ये भर घाला आणि त्याला पुन्हा एकदा CO2 उबवनी यंत्रांमध्ये ठेवून द्या पहा आपण पुन्हा एकदा CO2 उबवनी यंत्र आणि उपरोधन प्रणालीकडे आलो आहोत तर पुन्हा एकदा ते भाग आठवा त्यामध्ये तुम्हाला मी सांगितले होते की प्रत्येक गोष्ट ही विशिष्ट असायला हवी तर आता तुम्ही पहा की आपण उपरोधन कसे करतो याकडे लवकरच परत येईल तर आता तुम्ही इथे त्याला CO2 उबवणी यंत्रमध्ये उपरोधनासाठी ठेवले आहे आणि आता तुम्ही त्याची वाढ कशी होते यावर लक्ष ठेवा आतापर्यंत मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या नाहीत त्यातलाच एक भाग म्हणजे माध्यमातील घटक हे मी तुम्हाला सांगितले नाही उपरोधनाच्या बाबतीतील CO2 उबवणी यंत्राच्या मूलभूत संकल्पना हेही मी तुम्हाला सांगितले नाही परंतु मी तुम्हाला सबस्ट्रेट आणि पेशी वेगळ्या कशा करायच्या याबद्दल सांगितले आहे तर आता मी 2 गोष्टी परिभाषित केल्या आहेत तर बारकाईने पाहिले तर एक म्हणजे मी हे सर्व परिभाषित केले आहे आणि त्यातील प्रत्येक भाग परिभाषित केला आहे आता ज्या वेळेस तुम्ही ही पेशी काचेवरती ठेवाल आणि त्याला सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यासाल त्यावेळी तुम्हाला काय दिसते ते पहा या एकपेशीय निलंबनतील पेशी आहेत त्या सर्व पुनरुज्जीवित होतील आणि त्या एक प्रकारचे यादृच्छिक जाळे तयार करतील तरी इथे विशेषतः पेशींचा थर जो आहे तो त्यांच्या विशिष्ट घनतेवर ते अवलंबून असतं तरीही अजून एक गोष्ट आहे की ही जिचा अजूनही मी उल्लेख केला नव्हता ती म्हणजे पेशीची घनता तर अशा काही खास छोट्या आकाराच्या मज्जातंतू आहेत मला असे म्हणायचे आहे की 50 ते 150 पेशी प्रती मीमी2 आहेत आता हे दोन गोष्टींवर अवलंबून आहे आणि तुम्हाला एक लक्षात घ्यायला हवे ते म्हणजे पेशीची घनता आणि ती खूप विशिष्ट असते एकतर तुम्हाला 50 हे पाहावे लागेल किंवा 150 हे पाहावे लागेल काहीजण तुम्हाला 75 किंवा 100 सांगतात पण मी स्वतः खास करून 100 पेशी प्रति मिलिमीटर 2 एवढे पाळतो जोपर्यंत खूप कमी घनता असलेले पेशी संवर्धनाची मागणी येत नाही आता ज्या वेळेस आपण 50 साठी जातो तर ती खूप कमी घनता होते आणि ज्या वेळेस 150 घेतो त्यावेळेस जास्त घनता होते तर आता पुन्हा एकदा असे बरेच लोक आहेत की जे याबाबतीत असहमत असतील कारण ते कधीकधी यापेक्षाही जास्त वर जातात पण मी स्वतः मागील पूर्ण एक दशकापेक्षा जास्त हिप्पोकॅम्पस मज्जातंतूवर काम केले आहे आणि मी कधीच याची शिफारस करत नाही पण जर तुम्ही खूप कमी घनतेवर काम करत असाल तर तुम्हाला पेशीबाबत एक समस्या येऊ शकते म्हणजे या सर्व पेशी समूहात वाढतात आता जेव्हा आपण समूहामध्ये वाढतो त्यावेळेस आपण आपल्या शेजार्याशी संपर्क ठेवतो आणि मग तुम्हाला माहित आहे की माहिती कशी पसरते आणि त्याचबरोबरीने बाकीच्या गोष्टी सुद्धा तर उदाहरणार्थ तुमचा शेजारी तुम्हाला काहीतरी सांगतो आणि तुम्हाला माहित आहे काहीतरी समस्या चालू आहे तर अशा वेळेस तुम्ही काळजी घ्या म्हणजे एकमेकांची काळजी घेण्याचा एक प्रकार आहे पेशींमध्ये नेमके हेच होते इथे खूप सारे समूह आहेत आणि ते सतत एकमेकांशी चर्चा करत असतात आणि ज्या वेळेस तुम्ही त्यांना काहीतरी भरवता समजा एक इथे आहे आणि दुसरी तिच्यापासून एक किलोमीटर दूर आहे तर येथे परस्पर संवाद होत नाही आणि हा परस्पर संवाद त्यांच्यासाठी जगण्याची त्वरित संकल्पना किंवा जगण्याचे उपचार असतात ते जगतात कारण ते एकमेकांशी परस्पर संवाद साधतात तर एखाद्याला या समस्येशी तोंड द्यावे लागेल ज्यावेळेस आपण खूप कमी घनता असलेले पेशी संवर्धनाबाबत बोलतो खरं तर कमी घनता असलेले पेशी संवर्धन कधी करायला हवे कुठल्या परिस्थितीत करायला हवे त्याचबरोबरीने त्याचे वेगवेगळे नमुने आणि इतर काही गोष्टी याकडे आपण पुन्हा येऊ पण ज्या वेळेस तुम्ही खूप जास्त घनता असलेले संवर्धन करता अशा वेळेस तुम्हाला संसाधनांचे बाबतीत समस्या येऊ शकते हे जवळपास असे आहे की तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी खूप सारे लोक नेऊन ठेवले आणि आता तुमच्याकडे त्यांना लागणारे संसाधन सुद्धा आहेत परंतु जी संसाधन आहेत ती संसाधने पेशीपर्यंत कशी पोहोचतील कारण तुमच्या ह्या पेशी बाकीच्या पेशींनी पूर्णपणे झाकले गेले आहेत आणि मग अशा वेळेस वातनिरपेक्ष परिस्थिती तयार होऊ शकते आणि त्यानंतर समस्यांची एक मालिका सुरु होऊ शकते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमची चयापचय क्रिया ही खूप वेगाने घडते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कायम राहण्याची इच्छा नसते ठीक आहे तुम्ही ज्या दराने हे पाहत आहे नक्की तुम्हाला ते कायम कमी करावे लागेल पण तुम्ही हे पहा जी काही घनता तुम्ही घेणार आहात तीच घनता तुम्हाला कायम ठेवावी लागेल त्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही आता कसे करता येऊ शकते हे पहा ज्या वेळेस तुम्ही एखादी पेशी वेगळी करता तर ते करण्यासाठी तुम्हाला रक्तपेशीमापीचा उपयोग करावा लागेल रक्तपेशीमापीही ही पेशीकापणीसाठी असते आणि येथे आपल्याकडे पेशी आहे आता एकदा जर तुम्ही त्याला वेगळे केले तर आता तुम्हाला प्रती मिली माध्यमांमध्ये किती पेशी आहेत हे कळते जर तुम्हाला हे कळाले की माध्यमांमध्ये प्रति मिली खूप सार्या पेशी आहेत आणि तुम्हाला एक विशिष्ट पेशी एका विशिष्ट भागामध्येच पाहिजेत तर अशा वेळेस उदाहरणार्थ मी म्हणेल आपण येथे एक प्रात्यक्षिक परिस्थिती पाहू तर आता मी असे म्हणतो आपल्याकडे 10000 पेशी प्रति मिली आहेत तर आता आपण थोडं खेळू ह्या कव्हरस्लिप मध्ये तिचे जे काही माप असेल आता मी ठरवत नाही चला उदाहरणार्थ आपण काही आकडे घेऊ आपल्याकडे कव्हरस्लिप आहे तिचे माप हे 10 मिली गुणिले 10 मिली आहे तर ते पूर्ण 100 मिलिमीटर2 पण ते आता मी म्हणतो माझ्याकडे 100 मिलिमीटर 2 इतका भाग आहे आणि त्यावर मला 100 पेशी प्रति मीटर2 इतकी घनता असलेल्या हव्यात जर मला 10000 पेशी प्रति मिलिमीटर 2 हव्या असतील सर मला 100 मिलिमीटर 2 गुणिले 100 पेशी प्रति मिलिमीटर वर्ग असायला हवे तर तुमचे मिलिमीटर वर्ग आणि मिलिमीटर वर्ग हे रद्द होतील आणि तुमच्याकडे बाकी राहील ते म्हणजे फक्त पेशी तर आता तुमच्याकडे 10000 पेशी आहेत तर आता तुमच्याकडे 1 मिली इतकी आहे आणि ते एकदम सुरुवातीला तुम्ही तुमच्या कव्हरस्लिप वर एक सारखे पसरवून द्या आता सर्व पेशी या आपोआप एक सारख्या पूर्ण जागेमध्ये पसरला जातील तर आता तुमच्याकडे 1 मिली आहे परंतु तुमच्याकडे आधीच जवळपास 10 मिली इतका साठा आहे तर अशा वेळेस तुम्ही जवळपास 10 कव्हरस्लिप तयार करू शकता तर हे सर्व तुमच्याकडे असलेल्या घनतेवरवरती त्याचबरोबरीने तुम्ही केलेल्या गणनेवर सर्वात जास्त अवलंबून आहे पण इथे तुम्हाला खूप सावधगिरी बाळगून काळजी घ्यावी लागेल कारण एकाच संवर्धनामध्ये तुम्ही खूप काही करू शकत नाही मी सुरुवातीला 100 पेशींचे संवर्धन केले त्यानंतर 200 पेशींचे संवर्धन केले आणि तिसऱ्या वेळेस मी जवळपास तितक्याच प्रमाणात त्यांचे संवर्धन केले पण अशामुळे मी गोळा केलेला सर्व माहितीचा साठा हा इकडे तिकडे भरकटू शकतो तर कृपा करुन खूप काळजी घ्या कारण अशा गोष्टी काही सांगितल्या जात नाहीत परंतु एक पदवीधर विद्यार्थी म्हणून किंवा एक स्वतंत्र पी आय P I म्हणून तुम्ही खूप काळजीपूर्वक बारकाईने पाहायला हवे त्यानंतर तुम्ही खात्री करून घ्या की तुमच्या प्रयोगशाळेतील कर्मचारी हे संपूर्ण पाळतो की नाही किंवा जर तुम्ही पदवीधर विद्यार्थी असाल म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ खूप जास्त महत्वाचा आहे कारण हा तुमचा प्रयोग आहे आणि तो जगामध्ये कुठेही पुन्हा एकदा केला जाऊ शकतो आणि मग अशा वेळेस तुम्ही असं म्हणू शकत नाही की या वेळेस मला हा परिणाम दिसला आणि पुढच्या वेळेस मला वेगळा परिणाम दिसला तर अशा छोट्याशा चुका खूप प्रेमळ कारणीभूत ठरू शकतात तर आता मी तुम्हाला एकदा सांगितले आहे की ते कसे करायचे आणि आधी तुम्हाला मी रक्तपेशीमापिकाचे गणना करून दाखवली आहे तर खरोखर तुम्ही एखादे रक्ताची निगडीत विश्लेषणाचे हस्तलिखित घेऊन हे पाहू शकता की एका वेळेस तुम्ही किती पेशी तुम्ही वेगळ्या करू शकता तर ठीक आहे खूप झाला आता तर आता आपण ह्या पेशी एका ठिकाणी ठेवू आणि ज्या वेळेस तुम्ही या पेशी ठेवून देणार त्यावेळेस त्याला आपण पेशी प्लेटिंग असे म्हणू जर आता तुम्हाला आठवत असेल तर आपण आता पुन्हा एकदा अति महत्त्वाच्या तक्त्याकडे जाऊ तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल तर येथे काही प्लेटिंग चे नियम आहेत पुन्हा एकदा पाठवा काळजीपूर्वक पाठवा किती पेशी तुम्ही एका ठिकाणी ठेवू शकता तर ज्या वेळेस आपण एका विशिष्ट परिस्थितीबाबत बोलतो त्यावेळेस हे छोटे मापदंड कामी येतात आणि त्याच बरोबरीने आपण विलगीकरणच्या नियमांबाबत बोललो येथे मला अजून एका गोष्टीची भर घालायची आहे ती म्हणजे तुमच्या महत्त्वाच्या काचपट्टी वरील पेशींची गणना आणि आता त्याच्या खालोखाल पेशी प्लेटिंग तर अर्थपूर्ण गोष्ट अशी छोटे छोटे तपशील सुद्धा तुमच्या येणाऱ्या परिणामांवर प्रभाव टाकू शकतात प्रियाकडे परत येऊ तर तुम्ही आता पेशी प्लेटिंग केली आहे आता तुम्ही निरीक्षण करता जर तुमच्याकडे हिपोकॅम्पस संवर्धन आहे तर 24 तासांच्या आत तुम्ही ही या पेशी प्रवर्धनातून कुठल्या प्रकारे माहिती पाठवतात ते पाहू शकता आणि 2 3 दिवसांमध्ये त्या व्यवस्थित वाढलेले असतात पण त्यांच्याकडे एक प्रकारची यादृच्छिक गुंतागुंत झालेली असते कोण कोणाबरोबर संपर्क स्थान करते ते काढू शकत नाही तर आता मी तुम्हाला सांगतो कि उद्योग हे सध्या अल्झायमर साठी काम करतात अजूनही मी सुद्धा तर आता येथे काही औषध ठेवू जे x औषध किंवा y औषध किंवा z औषध म्हणून आणि आणि हे सर्व आपण माध्यमांमध्ये ठेवू आणखी एक गोष्ट जेव्हा केव्हा तुम्ही हा भाग एका प्राथमिक संवर्धनामध्ये करता त्यावेळेस सुरवातीला माध्यम बदलू शकते कधीकधी हा बदल नंतर होतो साधारणतः हा बदल 24 ते 28 दिवसानंतर होतो आणि यामध्ये अर्धा माध्यम बदलला जातो थोडेसे गरम करू शकता आणि मग त्याला अर्ध्या माध्यमाशी बदलू शकता तसे पाहायला गेले तर हे संवर्धनाच्या घनतेवर ते अवलंबून आहे आणि मग हे तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तीन चतुर्थांश माध्यम बदलू शकता काही लोक संपूर्ण माध्यम बदलतात पण मी याची शिफारस करणार नाही कारण पेशी खूप साऱ्या प्रकारचे पदार्थ एकाच वेळेस स्त्रवतात की जे त्यांना जगण्यासाठी खूप गरजेचे आहे तर जर तुम्ही हे पूर्णपणे काढून टाकले तर पेशीकडे काहीच राहणार नाही आणि त्यांना संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागेल तर यासाठी मी सांगेल की तीनचतुर्थांश माध्यम हे प्रत्येक चौथ्या दिवशी बदलायला हवे तर आता तुमच्याकडे औषध आहे की ज्याची तुम्ही विल्हेवाट लावू शकता तर आता मी येथेच थांबतो आणि पुढील व्याख्यानांमध्ये आपण हे औषध कसे काम करतात त्याचबरोबर हे सर्व उद्योग धंदे कसे काम करतात आणि पुढील समस्या काय असू शकतील याबद्दल आपण बोलणार आहोत ठीक आहे